10 तासांचा कोर्स असलेल्या बायोरिएक्टर्सच्या या एनपीटीएल ऑनलाइन प्रमाणीकरण कोर्सच्या व्याख्यान क्रमांक 3 मध्ये आपले स्वागत आहे पहिल्या दोन व्याख्यानांमध्ये आपल्याला बायोरिएक्टर्स काय आहे ते कोणत्या प्रकारची उत्पादने बनवतात बायोरिएक्टर्सचे कोणते सामान्य प्रकार वापरले जातात कार्याचे प्रकार काय आहेत प्रामुख्याने बॅच कंटीन्यूअस आणि सेमी बॅच किंवा फेड बॅचची ओळख करून दिली आणि मग आपण काही तपशील बघायला सुरुवात केली स्वच्छ साधन कसे असावे हा पहिला पैलू आपण पाहिला कारण आपण म्हणालो की आपण तेथे असलेल्या सर्व जीवाणूंना मारतो आपण एक स्वच्छ साधन तयार करतो आणि मग आपल्या आवडीच्या जीवाणूंना बायोरिएक्टर्समध्ये टाकतो जे आपल्याला गरजेचे असलेले उत्पादन तयार करते स्वच्छ साधन साध्य करण्यासाठी तीन पद्धती शक्य आहेत तीन मुख्य पद्धती शक्य आहेत तापमानावर आधारित किंवा रसायनांवर आधारित रासायनिक बाष्प वगैरे किंवा किरणोत्सर्गावर आधारित गामा अतिनील आणि अशाच गोष्टी मग आपण औष्णिक निर्जंतुकीकरण तापमानावर आधारित पैलू काही तपशीलांमध्ये पाहिले जेणेकरून आपल्याकडे प्राधान्य रचना बनवण्यासाठी पुरेशी माहिती होती म्हणजेच निर्जंतुकीकरण प्रक्रिया विश्लेषण करण्याबद्दलचा हा संपूर्ण मुद्दा आहे आणि असेच हे आपल्याला बरीच अंतर्दृष्टी देखील देते परंतु व्यावहारिक पैलू म्हणजे योग्य प्रक्रिया तयार करण्यास सक्षम असणे मला हे विशिष्ट सादरीकरण उघडू द्या हे आपण पाहिले औष्णिक निर्जंतुकीकरण उच्च तापमानाला जिवंत पेशींचा प्रतिसाद आपल्याकडे y अक्षावर लॉग स्केलवर जिवंत पेशींच्या प्रमाणाची टक्केवारी आहे विरुद्ध x अक्षावर वेळ आहे आणि जेव्हा हे लॉग स्केलवर असते तेव्हा संबंध रेखीय असतात तसेच आपण असे म्हटले की घट होणे घट होण्याचा उतार जसे तापमान वाढत जाईल तसे तो वाढत जाईल हा अशा प्रकारचा प्रतिसाद आहे ज्याचे आपण विश्लेषण करण्याचा प्रयत्न करीत होतो आपण म्हटले की आपण या परिस्थितीचे विश्लेषण करू शकतो जर आपण प्रमाणकमी होण्याचा दर जिवंत पेशींच्या प्रमाणाच्या थेट सम प्रमाणात मानला तर एक प्रकारे फर्स्ट ऑर्डरसंबंध होईल त्याचा वापर करून आणि हे कार्य एका बॅच बायोरिएक्टरमध्ये घडत आहे या वस्तुस्थितीमुळे आपण त्यासाठी एक संतुलित समिकरण लिहिले आणि येथे पोहोचलो मला तेथे पोहोचू द्या हे उचित समीकरण होते x v चे d बाय d t हे वजा k d गुणिले x v आहे ddt kdxv आणि जर तुम्ही हे सोडवले तर आपल्याला x v शून्याचा लॉग भागिले x v बरोबर k d t मिळेल ते तुम्हाला तिथे वेळ देते ln dxv kd t जिवंत पेशींच्या प्रमाण x v पर्यंत कमी होण्यासाठी x v शून्यापासून लागणारा वेळ 2 303 भागीले k d लॉग बेस 10 x v शून्य भागीले x v 303kd log10 जर आपण समजू शकता हे नैसर्गिक लॉग आहे लॉगच्या बेसला इ जेव्हा आपण लॉग बेस 10 मध्ये रूपांतरित करतो तेव्हा तुमच्याकडे 2 303 चा गुणक असतो परंतु अन्यथा हे मूलतः हे बदललेले समीकरण आहे येथे मुख्य गोष्ट अशी आहे की विशिष्ट अटींनुसार जिवंत पेशींचे प्रमाण x v शून्य वरून x v वर जाण्यासाठी आवश्यक असणारा वेळ आपल्याकडे आहे जो की डेथ काँस्टंट k d किंवा स्टरीलायझेशन काँस्टंट k d द्वारे दर्शविला जातो तर आपण येथे पोहोचलो आणि मग आपण डेसिमल रिडक्शन दर नावाच्या गोष्टीकडे देखील पाहिले जे दिलेल्या तापमानात जिवंत पेशींच्या प्रमाणामध्ये 10 पट घट करण्यासाठी आवश्यक वेळ आहे 10 पट कमी करण्यासाठी आपल्याला फक्त एवढेच करायचे होते की 10 मिळवण्यासाठीx v शुन्याला x v ने बदला 10 आणि मग आपल्याला डेसिमल रिडक्शन करण्याची वेळ D हे 2 303 भागीले k d ने मिळाले D 2 303kd या टप्प्यावर एक समस्या दिली गेली आहे सराव समस्या 1 त्यात लिहिले आहे बायोरिएक्टर्स वापरण्यापूर्वी निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे बायोरिएक्टर्समधील द्रावणामध्ये एकपेशीय जीवाणू हे उष्णेतेला दिलेल्या समान प्रतिसादाच्या वैशिष्ट्यांनी बनलेले आहे 70 डिग्री सेल्सिअस तापमानात जिवंत पेशींच्या प्रमाणाला त्याच्या मूळ मूल्याच्या 20 टक्क्यांपर्यंत कमी होण्यास 5 मिनिटे लागतात A डेसिमल रिडक्शन करण्याची वेळ निश्चित करा आणि दुसरे जिवंत पेशींच्या प्रमाणाला त्याच परिस्थितीत त्याच्या मूळ मूल्याच्या 0 1 टक्के एवढे कमी करण्यास किती वेळ लागेल हा प्रश्न होता किंवा दिलेली समस्या होती जेव्हा आपण पूर्वीचे व्याख्यान व्याख्यान क्रमांक 2 पूर्ण केले होते मला आशा आहे की तुम्हाला हे सोडवण्याची संधी मिळाली असेल मी आधी कबूल केल्याप्रमाणे पुढील व्याख्यानाच्या सुरुवातीला नियुक्त केलेल्या समस्यांचे निराकरण करेन ही समस्या प्रथम सोडवून आपण हे व्याख्यान सुरू करू मला आधी समस्या सोडवण्याबद्दल थोडे बोलू द्या समस्या सोडवणे हे उच्च स्तरीय कौशल्य आहे हे असेच आहे की कोणीतरी एकतर चांगले गाणे किंवा चांगले नृत्य करणे किंवा एखादा खेळ चांगला खेळू शकणे किंवा जे काही येऊ शकते आपण कौशल्यांचा विचार करता आणि आपल्याशी त्याचा एक विशिष्ट संबंध असतो त्याचप्रमाणे समस्या सोडवणे हे सुद्धा एक कौशल्य आहे खरं तर हे संज्ञानात्मक क्षेत्रात उच्च स्तरीय कौशल्य आहे काही लोक त्यात नैसर्गिकरित्या चांगले असतील जसे की काही लोक ज्यांच्याकडे संगीत नृत्य आणि इतर गोष्टींमध्ये नैसर्गिक क्षमता आहे जर तुमच्याकडे नैसर्गिक क्षमता असेल तर हा प्रारंभिक भाग किंवा समस्या सोडवण्याचे तपशील तुमच्यासाठी फार आवश्यक नसतील तुम्ही आधीच चांगल्या पातळीवर आहात मला वाटते की तुम्ही जे काही करत आहात ते पुढे चालू ठेवा नियुक्त करा नियुक्त केलेल्या समस्या करा आणि तुम्ही ठीक असाल तथापि माझ्या अनुभवात मला असे आढळून आले आहे की बहुतेक लोकांकडे समस्या सोडवणे त्यांच्या नैसर्गिक कौशल्यासारखे नसते आपल्यासाठी ते कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे कारण या व्यवसायासाठी ते आवश्यक आहे आणि जर तुमच्याकडे नैसर्गिक कौशल्य नसेल पण तुम्हाला काहीतरी करण्याची गरज असेल तर तुम्हाला ते आत्मसात करण्याची गरज आहे ते आत्मसात करण्यासाठी अर्थातच आपण सराव करतो आपण प्रयत्न करतो आणि नंतर आपण समस्या सोडवण्यास सक्षम अशा एका विशिष्ट स्तरावर पोहोचतो मला खात्री आहे सातत्याने चांगल्या प्रयत्नांनी तुम्ही समस्या सोडवू शकाल या अभ्यासक्रमात ज्याला क्लोज एंडेड समस्या म्हणतात त्यापुरते आपण स्वतःला मर्यादित करू क्लोज एंडेड समस्या म्हणजे समस्या ज्यामध्ये समस्येच्या निराकरणासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट समस्या विधानात दिली जाते किंवा आपल्या नोट्समधील साहित्याद्वारे ओळखली जाते वगैरे वगैरे खुल्या समस्यांपेक्षा वेगळे आहे ज्यात समस्येमध्ये सांगितलेली किंवा ज्ञात असलेली सर्व माहिती असू शकत नाही आपल्याला काही गोष्टी वाढवण्याची आवश्यकता असू शकते आणि नंतर इतर स्त्रोत साहित्य वगैरे यांच्यातून मिळवा आणि नंतर समस्या सोडवा खरं तर माझ्या नियमित अभ्यासक्रमांमध्ये मी एक पूर्ण सत्र चालेल इतकी लांब ओपन एंडेड समस्या सोडवण्याकरिता एक समस्या जी सत्राच्या संपूर्ण कालावधीमध्ये सोडवायची आहे विद्यार्थ्यांसाठी हा खूप चांगला शिकण्याचा अनुभव आहे हे स्वरूप आपल्याला ते प्रभावीपणे करू देत नाही तर या अभ्यासक्रमासाठी किमान क्लोज एंडेड समस्या सोडवण्याकडे पाहूया जर तुम्हाला पद्धतशीर पद्धतीने समस्या जाणून घेण्यामध्ये किंवा समस्या सोडवण्याचे कौशल्य विकसित करण्यात आवड असेल तर तुम्हाला कदाचित हे पुस्तक पाहायचे असेल हे आहे पुस्तकाचे शीर्षक आहे स्ट्रॅटेजीज क्रिएटिव्ह फॉर प्रॉब्लेम्स सॉल्व्हिंग स्कॉट फोगलर आणि स्टीव्हन ई लेब्लांक हे लेखक आहेत हे एक चांगले पुस्तक आहे तुम्हाला कदाचित त्या पुस्तकावर एक नजर टाकायची असेल जर तुम्हाला समस्या सोडवण्याबद्दल थोडे अधिक जाणून घ्यायचे असेल जर तुम्हाला खरोखर त्यात प्रवेश करायचा असेल आणि सतत प्रयत्नांनी तज्ञ व्हायचे असेल त्यासह मला क्लोज एंडेड असलेल्या समस्या कशा सोडवायच्या यावर जाऊ द्या पहिला प्रश्न विचारावा की काय आवश्यक आहे समस्या आपल्याला काय शोधायला सांगत आहे एकदा ते स्पष्ट झाले की ते लिहा नंतर प्रश्न विचारा समस्येद्वारे समस्येशी संबंधित सामग्रीद्वारे जे व्याख्यानांमध्ये समाविष्ट होते काय दिले आहे किंवा ज्ञात आहे इत्यादी एकदा हे दोन्ही स्पष्ट झाले की मग आपण प्रश्न विचारू पहिल्याला दुसऱ्याशी कसे जोडायचे या समस्येमध्ये दिलेल्या विशिष्ट किंवा ज्ञात माहितीशी या विशिष्ट समस्येच्या गरजा कशा जोडाव्यात आणि ते करत असताना आपण हे देखील विचारू की या समस्येचे निराकरण करण्यात सक्षम होण्यासाठी अशी काही मूलभूत तत्त्वे आहेत का ज्यावर आपण अवलंबून राहू शकतो खरं तर उपाय सादर करताना मी फक्त पहिले 3 वापरणार आहे काय आवश्यक आहे काय दिले आहे किंवा ज्ञात आहे आपण गरजा दिलेल्या आणि ज्ञात माहितीशी कशा जोडू आणि हा तिसऱ्या पैलूचा एक भाग म्हणून घेऊ मी अशाप्रकारे करणार आहे आता आपण उपस्थित केलेल्या समस्येचे निराकरण करूया आपण हे आधीच वाचले आहे आपल्याला भाग a मध्ये डेसिमल रिडक्शन वेळ शोधायची आहे आणि भाग b मध्ये जिवंत पेशींच्या प्रमाणाला त्याच्या मूळ मूल्याच्या 0 1 टक्के कमी होण्यास किती वेळ लागेल हे शोधायचे आहे काही माहिती दिली आहे उत्तर असे आहे बायोरिएक्टर्समध्ये उष्णतेला समान प्रतिसाद देण्याचे वैशिष्ट्य असलेले एकपेशीय जीव असतात म्हणून आपण वेळेचे जिवंत पेशींच्या प्रमाणाच्या लॉगचे रेषीय अवलंबन गृहित धरू शकता जसे आपण वर्गात पाहिले माफ करा व्याख्यान आणि असेही म्हटले आहे की 70० डिग्री सेल्सिअस तापमानात जिवंत पेशींच्या प्रमाणाला त्याच्या मूळ मूल्याच्या 20 टक्क्यांपर्यंत कमी होण्यास 5 मिनिटे लागतात हे पाहिल्यानंतर आपण उपाय शोधूया पहिला प्रश्न आपण म्हटल्याप्रमाणे काय आवश्यक आहे आपण त्याचा एक भाग दुसऱ्या नंतर घेऊ भाग a डेसिमल रिडक्शन करण्याची वेळ तर हे स्पष्ट आहे तर आपण दुसरा प्रश्न विचारू काय ज्ञात आहे किंवा दिले आहे आपल्याला माहित आहे की हे एकपेशीय ससपेंशन आहे आपण यापूर्वी देखील यावर चर्चा केली आणि आपल्याला हेही माहीत आहे की 70 डिग्री सेल्सिअस तापमानात जिवंत पेशींच्या प्रमाणाला 100 टक्क्यावरुन 20 टक्के होण्यासाठी 5 मिनिटे किंवा 300 सेकंद लागतात किंवा दुसऱ्या शब्दांत 5 पट घट होण्यासाठी 300 सेकंद लागतात तुम्ही हे बघा मी हे 5 मिनिटे 300 सेकंदात रूपांतरित केले ठीक आहे एककाच्या सुसंगत प्रणालीमध्ये काम करणे सहसा चांगले असते जे काही असू शकते आणि या कोर्सच्या हेतूंसाठी आपण मुख्यतः एसआय युनिट्सचा वापर करू आणि हेच कारण आहे की मी 5 मिनिटांना 300 सेकंदात रूपांतरित केले आहे हे प्रथम करणे चांगले आहे आणि नंतर प्रत्यक्ष उपाय किंवा अगोदर आणि वास्तविक उपाय काढता येईल मग तिसरा मुख्य प्रश्न जे दिल आहे त्याची कशी सांगड घालायची आहे जर तुम्ही याबद्दल विचार केला तर मला खात्री आहे की तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हे सोडवले असेल तुम्ही याचा विचार करा आपण डेसिमल रिडक्शनची वेळ काढली आहे ज्याचे आपण काही मिनिटांपूर्वी पुनरावलोकन केले 2 303 भागीले k d म्हणून आपल्याला k d ची गरज आहे जर आपल्याकडे k d असेल तर आपण D शोधू शकतो जो डेसिमल रिडक्शन वेळ आहे जो भाग a मध्ये आवश्यक आहे आपल्याला k d कसा मिळतो ते करण्यासाठी आपण मागे जाऊया आणि डेसिमल रिडक्शन वेळेच्या डेरिवेशनचा आधार काय आहे ते पाहूया आपण मला वाटते की आपण पुनरावलोकन प्रक्रियेदरम्यान त्यातून गेलो तर मी फक्त एवढेच सांगतो की हे घटसाठी लागणारा वेळ देते आणि जिवंत पेशींचे प्रमाण x v शून्य पासून x v पर्यंत देते आपण वेळ 2 303 भागीले k d असा काढला होता लॉग बेस 10 x v शून्य भागिले x v 303kd log10 आपल्याकडे x v शून्य भागिले x v साठी घेतलेल्या वेळेची माहिती आहे जो 5 आहे xv0xv 5 दुसऱ्या शब्दांत 5 पट घट100 टक्के ते 20 टक्के म्हणून जर तुम्ही इथे ते सबस्टिट्यूट केले तर दुसऱ्या शब्दांत हे 5 बनते बरोबर तर आपल्याला 5 पट घट करण्यासाठी 5 मिनिटे किंवा 300 सेकंदांची आवश्यकता आहे म्हणून 2 303 भागिले k d लॉग 5 बेस 10 हे 300 च्या बरोबर आहे 300 2 303kd log10 तर येथे k d फक्त एकमेव चलन आहे आणि k d जर आपण याची अदलाबदली केली किंवा मूलभूतपणे समीकरणाच्या दोन्ही बाजूंना गुणतो तर आपण समीकरणांच्या दोन्ही बाजूंना समान गोष्टी करू शकता जे तुम्हाला माहीत आहे जर आपण या बाजूला kd ने गुणले आणि या बाजूला देखील kd ने तर आपण मिळवतो आणि या बाजूला 300 ने विभाजित करा आणि या बाजूला 300 ने विभाजित करा तर आपल्याला k d बरोबर 2 303 भागिले 300 लॉग 5 ला बेस 10 मिळते जे की 5 37 गुणिले 10 चा घातांक वजा 3 व्यस्त सेकंद मिळेल Kd 2 303300 log10 5 37 ×10 3 s 1 तुम्ही या विशिष्ट उत्तराची पडताळणी करावी अशी माझी इच्छा आहे आपल्याकडे हे उत्तर असल्यास ठीक आहे परंतु कृपया पडताळणी करा मी फक्त समस्या सोडवण्याच्या प्रक्रिये दरम्यान माझ्या उत्तरांची जाणीवपूर्वक पडताळणी केलेली नाही मी ते परीक्षेच्या प्रश्नांसाठी वगैरे केले आहे परंतु समस्यांच्या निराकरणाच्या प्रात्यक्षिका दरम्यान सराव समस्या ज्या दिलेल्या आहेत त्यांच्या उत्तरांची मी जाणीवपूर्वक पडताळणी केली नाही जर तुम्हाला एखादी त्रुटी आढळली तर कृपया ती दाखवा तुमच्यासाठी हा एक चांगला गृहपाठ असेल आता आपल्याकडे k d आहे आपण डेसिमल रिडक्शनची वेळ 2 303 भागिले k d ने शोधू शकतो जो की 2 303भगिले 5 37 गुणिले 10 चा घात वजा 3 किंवा 428 9 सेकंद असेल कारण हे सेकंद व्यस्त होते आपल्याला हे सेकंदात मिळते जर आपण हे 60 ने विभाजित केले तर आपल्याला 7 2 मिनिटे मिळतील 303kd 2 3710 3s 1 428 9 s 7 2 min म्हणून या परिस्थितीत जिवंत पेशींचे प्रमाण 10 पट कमी करण्यासाठी 7 2 मिनिटे लागतात आता भाग b चा विचार करू पुन्हा आपण तेच प्रश्न विचारू काय आवश्यक आहे जिवंत पेशींच्या प्रमाणासाठी लागणारा वेळ त्याच परिस्थीत त्याच्या मूळ मूल्याच्या 0 1 टक्क्यांपर्यंत कमी करण्यासाठी काय ज्ञात आहे किंवा दिले आहे एकपेशीय ससपेंशन पूर्वीप्रमाणेच 70 डिग्री सेल्सिअसवर जिवंत पेशींचा प्रमाण 100 टक्के ते 20 टक्के होण्यासाठी 300 सेकंद लागतात आणि तसेच आपल्याला भाग a मध्ये k d चे मूल्य आणि डेसिमल रिडक्शनच्या वेळेचे मूल्य सापडले हेच माहित आहे आपण कसे जोडतो जे माहित आहे त्याच्याशी जे दिले आहे त्याला ते माहीत आहे x v शून्य ते x v पर्यंत जिवंत पेशींचा प्रमाण कमी करण्याची वेळ आपण आधीच काढली आहे आणि आधी देखील पाहिली आहे जे की 2 303 भागिले k d लॉग ला बेस 10 च्या x v शून्य भागिले x v च्या बरोबरीचे आहे 303kd log10 जेंव्हा जिवंत पेशींचे प्रमाण त्याच्या मूळ मूल्याच्या 0 1 टक्केइतके कमी होते तेव्हा ही अशी स्थिती आहे जी समस्या b मध्ये आपल्याला आवडण्यासारखी आहे आपल्या माहित आहे की x v शुन्य भागिले x v माफ करा x v भागिले x v शून्य हे 0 1 आहे जर x v भागिले x v शून्य 0 1 असेल तर हे टक्के आहे हे टक्के आहे जर आपण त्यास अपूर्णांकात रूपांतरित केले तर हे 0 1 भागिले 100 होईल तुम्हाला माहीत आहे टक्केवारी नेहमी 100 मध्ये असते म्हणून अपूर्णांक म्हणजे जेव्हा आपल्याला अपूर्णांकाची गरज असते तेव्हा आपल्याला 100 ने विभाजित करणे आवश्यक असते हे 0 001 किंवा 10 घातांक वजा 3 असते xvxv0 0 0 1 0 1100 0 001 10 3 म्हणून x v शून्य भागिले x v जर आपण ते फिरवले तर ते 1 भागिले 10 चा घात वजा 3 किंवा 10 चा घात 3 असेल xv0xv 110 3 103 आणि अशाप्रकारे जिवंत पेशींच्या प्रमाणास त्याच्या मूळ मूल्याच्या 0 1 टक्के इतके कमी करण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे आता या समीकरणात विविध ज्ञात पैलूंचे सबस्टीट्यूटशन असेल 2 303 भागिले 5 37 गुणिले 10 चा घातांक वजा 3 10 घातांक 3 चा लॉगला बेस 10 ते 1286 6 सेकंद किंवा 21 4 मिनिटे असल्याचे दिसून येते t 2 3710 3s 1 log10 1286 6 s 21 4 min समस्येचे निराकरण करण्याचा हा एक मार्ग आहे मी तुम्हाला या सर्व पायऱ्या दाखवल्या आहेत आशा आहे तुम्हाला या पायऱ्या समजल्या असतील आणि जर तुम्ही ते कराल जर ते तुमच्यासाठी स्वाभाविक नसेल आणि तुम्ही ते करत रहाल तर मला खात्री आहे की तुम्ही क्लोज एंडेड समस्या सोडवू शकाल मला वाटते की आपण यासह व्याख्यान 3 समाप्त करू ही व्याख्याने वेगवेगळ्या वेळेची असतील ती सर्व सुमारे 10 तासांची असतील प्रत्येक व्याख्यान वेगवेगळ्या वेळेची असेल आपण पुढच्या व्याख्यानात भेटू व्याख्यान 4 नंतर भेटू